तर दुसर्या इटरेशन नंतर आपल्याला माहिती आहे की व्होल्टेज V20 085°आहे डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये हा अँगल 0 085 म्हणजे अगदी लहान आहे तर V3 0 36 ° आणि V4 0 54 °आहे हे सर्व व्होल्टेज पर युनिट मध्ये आहेत सर्व कॅल्क्युलेशन हे पर युनिटमध्ये आहेत बरोबर तिथे सगळीकडे मी पर युनिट असे लिहिलेले नाही तर इथे पुन्हा तुम्ही पाहू शकता की सर्व अँगल हे लिडिंग अँगल आहेत आणि मी तुम्हाला हे ही विचारतो की इथे निगेटिव्ह ऐवजी अँगल पॉझिटिव का येत आहे उत्तर अगदी सोपे आहे परंतु उत्तर तुम्हाला शोधायचे आहे मला इथे असे म्हणायचे आहे की या उदाहरणासाठी अँगल लिडिंग का येत आहे आता आपण पॉवर लॉस कॅल्क्युलेशन बघूया बरोबर तर पॉवर लॉस म्हणजे काय होईल पॉवर लॉस शोधण्यासाठी प्रामुख्याने दोन तीन मार्ग आहेत बरोबर एक मार्ग म्हणजे समजा तुमच्याकडे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे मी तुम्हाला पॉवर लॉस दोन वेगवेगळ्या मार्गांनी शोधून दाखवणार आहे बरोबर तर समजा आपल्याकडे यासारखे पॉवर नेटवर्क आहे हे सबस्टेशन आहे हा नोड 1 आहे समजा हे नोड 2 3 4 5 आणि 6 आहे तर अशाप्रकारे हे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे बरोबर तर येथे या पहिल्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट हा I1आहे इथे प्रत्येक जागी लोड आहे उदाहरणार्थ इथे PL2jQL2 असे लोड आहे त्याचप्रमाणे इथे PL3jQL3 असे लोड आहे आणि अशाच प्रकारे सर्व जागी लोड आहे तर इथे सर्व ठिकाणी लोड आहे मी या इथे प्रत्येक जागी लोड दर्शविलेले नाही परंतु येथे सर्व ठिकाणी लोड आहे समजा इथे सबस्टेशनवर ही नेट इंजेक्टेड पॉवर आहे ही पावर ग्रीड मधून या सबस्टेशन वर येत आहे समजा ही पावरPSj QSअशी आहे आणि या पहिल्या ब्रांचचा इम्पिडन्स Z1असा आहे असो परंतु लोड फ्लो च्या अभ्यासानुसार तुम्हाला ब्रांच करंट I1आणि सबस्टेशन व्होल्टेज आपल्याला माहिती आहे हे सबस्टेशन व्होल्टेज V1 1∠0 अशाप्रकारे आपण घेतले आहे तसेच लोड फ्लोनुसार आपल्याला हा करंट देखील माहिती आहे त्यामुळे आपण हे समीकरण Ps jQsV1I1अशाप्रकारे लिहू तर ही पावर म्हणजेच ग्रीडमधून या सबस्टेशनवर येणारी पावर आहे त्यामुळे लोड फ्लोनुसार आपण PL jQLVI हे अशा प्रकारे लिहू शकतो तर Ps jQsV1I1 आहे हा करंट I1आहे आणि हा करंट I1तुम्हाला माहिती आहे तसेच V11∠0° आहे म्हणूनच V11∠0°आहे याचा अर्थ Ps jQs1∠0°×I1I1आहे हे सर्व काही पर युनिट सिस्टीम मध्ये आहे म्हणूनच PsrealI1Qs ImgI1 आहे याचाच अर्थ ग्रीड पासून सबस्टेशन पर्यंत येणारी Psआणि Qs ही पावर म्हणजेच इथे असणारे सर्व लोड आहे समजा तुमच्या जवळ असणाऱ्या नोडची संख्या ही NB आहे आणि तुम्हाला हे सर्व PL QLमाहिती आहे तेव्हा टोटल लोड काय असेल तर टोटल लोड हे TPLi2NBPLiअसेल हे टोटल लोड आहे आणि TQLi2NBQLi टोटल रिएक्टिव लोड आहे इथे ही टोटल इंजेक्टेड पावर आहे आणि इंजेक्टेड पावर ही PsPlossTPL अशाप्रकारे आहे याचाच अर्थ PlossPs i2NBPLi आहे त्याचप्रमाणे आपल्यासाठी Qloss हा QlossQs i2NBQLi आहे तुम्हाला इथे Psकिंवा जे काही मिळेल आहे इथे हे सर्व काही पर युनिट मध्ये आहे त्यामुळे आपण जर 100 MVA बेस म्हणून निवडला आणि म्हणूनच उदाहरणार्थ आपण या Ps चा Psreal चा गुणाकार केला जर तुम्ही Psreal चा MVA बेस बरोबर गुणाकार केला तर ते PsrealI1MVAB MWrealI1MVAB ×1000 kWrealI1105kW असेल त्याचप्रमाणे Qs ImgI1105kW असेल बरोबर तर याप्रकारे हा एक मार्ग आहे दुसऱ्या पद्धतीत तुम्ही I2r लॉस वापरू शकता तर या प्रकारे तुम्ही कॉम्प्युट करू शकता याचा अर्थ रियल पावर लॉस PLossPskW TPL आहे त्याचप्रमाणे QLossQskVAr TQL आहे तर इथे PLossआणि QLoss अशाप्रकारे आहेत तर अशाप्रकारे तुम्ही इथे कॉम्प्युट करू शकता तर मी इथे दुसर्या इटरेशननंतरचा पावर लॉस देखील त्याच प्रकारे आपल्यासाठी इथे बनविला आहे अर्थातच हे अचूक नाही कारण आपल्याला आणखी काही इटरेशन करावे लागतील तर इथे सुद्धा आपण Ps jQsV1I11∠0°×0 0155748 j0 011266 हे अशाप्रकारे लिहीत आहे मी इथे अधिक अचूकतेसाठी 6 ते 7 दशांश स्थाने घेतली आहेत परंतु असाइनमेंटसाठी किंवा परीक्षेसाठी असे काहीतरी असल्यास मी सूचित करतो की आपण फक्त 4 किंवा 5 दशांश पर्यंतच विचार करा त्यापेक्षा अधिकच्या पुढे जाऊ नका तर इथे Ps हा Ps0 0155748 p u 0 48 kW अशाप्रकारे आहे म्हणूनच त्याचप्रमाणे QS 0 6 kVAr आहे म्हणजेच ही पॉवर इनपुट आहे आणि लोड हे अशाप्रकारे आहे म्हणजेच टोटल पावर लॉस SPlossPs PL2PL3PL41557 48 40050060057 48 kW आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या इटरेशन नंतर इथे SQLoss हाSQLossQs QL2QL3QL41126 6 30040040026 6 kVAr अशाप्रकारे दिलेला आहे अशाप्रकारे लॉस कॉम्प्युट केला आहे तर इथे इटरेशन च्या दरम्यान मी इथे कन्वर्जनस वगैरे काहीही तपासलेले नाही कारण तेथे मला आणखी एक इटरेशन करावे लागेल तर मी तुम्हाला विनंती करतो की पुढील इटरेशन तुम्ही स्वतःच करा तर म्हणूनच पुढील इटरेशन करा म्हणजे सलगच्या इटरेशननंतर लॉसेस चा जो फरक असतो आणि त्याची ऐब्सलूट व्हॅल्यू घेऊन हा फरक जर kilowatts मध्ये10 3 किंवा 10 4 पेक्षा कमी असेल तरआपण समजू की सोल्युशन हे कंवर्जड् झाले आहे तसेच इथे तीन ब्रांचेस असल्यामुळे या तीन ब्रांचेससाठी जेव्हा I2r लॉसेस घेऊ तेव्हा तुम्हाला तेथे नक्कीच फरक सापडेल कारण हे कंवर्जड् सोलुशन नाही तर योग्य उत्तरासाठी आणखी एक किंवा दोन इटरेशन गरजेचे आहे तर अजून I2r साठी असे आहे की येथे 3 ब्रांचेस आहेत तर म्हणून SPLoss हा येथSPLossI12r1I22r2I32r3MVAB×1000 kW 0 0192220 21 0 21 0 00755222

94 kWअशाप्रकारे दिला आहे म्हणूनच टोटल पावर लॉस हा येथे60 94 kWयेत आहे परंतु येथे हा 57 48 kWहोता तर हा फरक का आहे कारण आपण अद्याप सोलुशन कन्वर्ज झालेले नाही तर आणखी एका इटरेशन नंतर किंवा आणखी एक किंवा दोन जेव्हा इटरेशन नंतर सोलुशन कन्वर्ज झालेले असेल तेव्हा असे आढळून येते की याप्रमाणे सोडविल्यास लॉसेस हे अशाप्रकारे मिळतील किंवा याप्रकारे सोडविल्यास अशाप्रकारे हे लॉसेस मिळतील तिथे हे दोन्ही लॉसेस एकसारखे असतील त्याचप्रमाणे टोटल SQLoss हा SQLossI12x1I22x2I32x3MVAB×1000 kW0 0192220 21 0 210 00755220 21×10528 kVArअशाप्रकारे आहे तर येथे टोटल QLoss हा 28 94 kVAr आहे परंतु येथे आपण पाहिले तर ते 26 6 kVAr आहे किंचित फरक आहे कारण त्यांचे सोल्युशन अद्याप कन्वर्ज झालेले नाही म्हणूनच तुम्हाला उत्तरात इथे या मेथड मध्ये हा फरक दिसतो आहे परंतु मी तुम्हाला असे सुचवितो की तिसऱ्यादा इटरेशन करा त्यानंतर तुम्हाला असे आढळेल की ही दोन उत्तरे जवळ जवळ सारखी असती आणि शेवटी सोल्युशन योग्यप्रकारे कन्वर्ज होईल तर खरं म्हणजे ही तुमची मेथड 1 इथे वापरत आहे तर हे सर्व कॅल्क्युलेशन लोड फ्लो च्या मेथड 1 साठी आहे आता उदाहरण 2 म्हणजे वास्तविक मेथड 2 आहे आम्ही घेत असलेल्या डेटाची तुलना करण्याच्या उद्देशाने आपण इथे उदाहरण 1 किंवा मेथड 1 चा च डेटा वापरू उदाहरणार्थ उदाहरणार्थ डेटा 1 किंवा पद्धत 1 प्रमाणेच परंतु आपण येथे सर्वकाही पुन्हा लिहिले आहे कारण r1ला आपण पर युनिटमध्ये रूपांतरित आहे r2 r3 हे सर्व पर युनिटमध्ये रूपांतरित आहेत बरोबर मग x1 x2 x3हे सर्व पर युनिटमध्ये रूपांतरित केले जातात प्रत्येक गोष्ट ही पर युनिटमध्ये असते आणि या सर्व सर्वांचा अर्थ सारखाच आहे इथे r1 हा r1 आहे x1 हा xआहे इथे हे सर्व समान आहेत परंतु तरीही मी हे येथे अशाप्रकारे बनवित आहे कारण जेव्हा आपण गणिती स्वरूपात लिहिता तेव्हा आपण हा r1वापरत असतो आपण कोड मध्ये लिहिल्यास आपण r1 वापरू बरोबर परंतु मी हे फक्त अशाच प्रकारे बनवित आहे त्याचप्रमाणे PL2PL2 QL2QL आहे याप्रमाणेच PL3PL3 QL3QL3 PL4PL4QL4QLहे सर्व समान आहेत तर इथे गोंधळाचा काही प्रश्नच उद्भवणार नाही बरोबर तरPL2400 kW0 40 MW0 तर सुरुवातीला उदाहरण 1 साठी देखील हे सर्व अशाच प्रकारे दिलेले आहे त्याचप्रमाणे QL2300 kVAr0 30 MVAr0 003 p uआहे तसेचPL3500 kW0 5 MW0 आहे QL3400 kVAr0 आणि त्याचप्रमाणे PL4600 kW0 6 MW0 006 p आहे आणि QL4400 kVAr0 4 MVAr0 004 p आता येथे याच उदाहरणासाठी हे सर्व 1 2 3 म्हणजेच ब्रांच नंबर आहेत ह्या सर्व ब्रांचेस साठी इथे हे सेंडिंग एन्ड आणि रिसिविंग एन्ड दिलेले आहेत बरोबर येथे देखील P2 आणि P चा अर्थ समान आहे त्याचप्रमाणे Q2 r1 x1साठी देखील हे अशाच प्रकारे आहे म्हणजेच या सर्वांसाठी हे समान आहे दुसऱ्या मेथड साठी सुरुवातीला आपल्याला लॉसेस हे 0 गृहीत धरावे लागतील म्हणजे आपण सुरुवातीला लॉसेस हे 0 आहे असे मानतो म्हणजे सर्व ब्रांच पावर लॉसेस हे 0 आहे याचा अर्थ असा की आपण सुरूवातीला सर्व ब्रांचेस साठी रियल आणि रिएक्टिव पावर लॉसेस हे 0 आहेत असे गृहीत धरतो म्हणून जेव्हा jj1 आहे तर सेंडिंग एन्ड नोड हा m1 ISjj IS1 1 अशाप्रकारे आहे तर रिसिविंग एन्ड नोड हा m2 IRjj IR1 2आहे तर समीकरण 68 वरून म्हणजे जर आपण समीकरण 68 वर गेलो तर हे आपले समीकरण 68 आपण ते Ajj Pm2rjj Qm2xjj 0 5Vm12असे लिहीलेले आहे आपण आत्ताच हे बघितले आहे की जेव्हा jj 1 आहे तेव्हा इथे m11m22 आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला येथे समीकरण 68 मध्ये jj साठी 1 m2साठी 2 आणि m1साठी 1 वापरावा लागेल त्यामुळे समीकरण 68 हे A1P2r1Q2x1 0 5V12 आपण अशाप्रकारे लिहिले आहे याला आपण समीकरण असे म्हणूया तर सुरुवातीला सर्व ब्रांच लॉसेस गृहीत न धरल्यामुळे ह्या नोडच्या माध्यमातून दिलेले एकूण लोड हे P2PL2PL3PL40 0040 015 p मी फक्त याची पुनरावृत्ती करीत आहे पाहा तर आपण खूप छोटे उदाहरण घेतले आहे ही ब्रांच 1 आणि 2 चा इलेक्ट्रिकल इक्विवलेंत आहे तर ही ब्रांच 1 आहे हे नोड 1 2 3 4 आहेत तर हा आपल्या ब्रांच 1 चा इलेक्ट्रिकल इक्विवलेंत आहे तर येथे सर्वत्र PL2 QL2 PL3 QL3 PL4 QL4असे लोड आहेत या सर्व गोष्टी यापूर्वी स्पष्ट केल्या गेल्या आहेत आणि ही ब्रांच 1 आहे आणि ही ब्रांच 2 आहे मग इलेक्ट्रिकल इक्विवलेंत काय असेल तर ते P2jQ2 असेल बरोबर तर या नोडच्या पलीकडे या 2 ब्रांचेस आहेत परंतु आपण असे गृहित धरले आहे की लॉसेस हे 0 आहेत तर मग या नोडद्वारे दिले जाणारे एकूण लोड किती तर हे P2असेल हे येथे असेल आपल्याकडे इथे लोड आहे इथे लोड आहे तर इथे P2PL2PL3PL4असा आहे कारण इथे सर्वीकडे PL2jQL2 PL3jQL3 PL4jQL4असे लोड आहे तर P2PL2PL3PL4आहे त्याचप्रमाणे Q2QL2QL3QL4आहे बरोबर इथे लॉसेस हे दुर्लक्षित केलेले आहेत म्हणजे P2PL2PL3PL40 015 p त्याचप्रमाणे Q2QL2QL3QL40 011 p uआहे सबस्टेशनवरील व्होल्टेज हे आपल्याला माहिती आहे कारण ते 1∠0°आहे तर V1ची मॅग्निट्यूड V1 1आहे हे आपल्याला माहिती आहे आणि r1 0 आणि x1 0 3719 p u तर हा सर्व डेटा तुम्ही इथे वापरा इथे या समीकरणात वापरा आणि A ची व्हॅल्यू किती आहे हे कॅल्कुलेट करा तर तुम्ही असे केल्यास A10 3719 0 51 02 0 4862401आहे आणि त्याचप्रमाणे समीकरण 69 मध्ये आणखी एक टर्म D होती तर इथे D ही टर्म DjjA2jj r2jjx2P2m2Q2m212 अशाप्रकारे दिली आहे म्हणूनच जेव्हा jj1 असेल म्हणजेच D1A21 r21x2P22Q2212असेल तर इथे तुम्ही पहिल्यांदा r21x21 ही टर्म कॅल्क्युलेट करा म्हणूनच येथे r21x210 553818 आहे मी इथे 6 दशांश स्थाने किंवा त्यापेक्षा जास्त जागा घेतले आहेत परंतु असाइनमेंट च्या उद्देशाने मी सांगेन की तुम्ही फक्त 3 किंवा 4 दशांश स्थाने घ्या म्हणजे 0 5538 हे आपण अंदाजे 0 554 असे करू शकतो बरोबर मी इथे अचूक च टर्म वापरली आहे त्यामुळे D1 0 48624012 0 5538180 011212 0 486042 आहे तर A1 म्हणजे वजा ही टर्म आहे या दोन्ही टर्म जवळ जवळ अगदी सारख्या आहेत फक्त तेथे चिन्हाचाच काय तो फरक आहे परंतु ही टर्म आणि ही टर्म अगदी सारख्या आहेत बरोबर पहिल्या 3 दशांश ठिकाणापर्यंत ह्या दोन्ही टर्म जवळ जवळ सारख्या आहेत परंतु येथे या टर्म जवळ निगेटिव्ह चिन्ह आहे प्रत्येक इटरेशननंतर आपल्याला मॅग्निट्यूडनुसार या दोन्ही टर्म जवळ जवळ समान आढळतील परंतु या इथे निगेटिव्ह चिन्ह आहे यानंतर आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचे आहे तर समीकरण 66 वरून आपल्याला माहिती आहे की व्होल्टेज Vm2 ची मॅग्निट्यूड Vm2Djj A12आहे तर पहिल्या इटरेशनमध्ये jj1 साठी m22 आहे त्यामुळे V2D1 A12 आहे तर ब्रांच 1 साठी jj1 साठी नेहमीच m11आणि m22 असणार आहे तर येथे D च्या जागी 0 486042 वापरा आणि A साठी 0 4862401 वापरा त्यामुळे V2 हा V20 486042 0 4862401120 98604 p असणार आहे तर आता हा V मिळाल्यावर ब्रांच 1 चे लॉसेस म्हणजेच PLoss1r×P22Q2V22 हे कशाप्रकारे मिळवावे हे देखील मी तुम्हाल दर्शविले आहे लॉसेस कशाप्रकारे मिळवावे तर या आकृत्यामध्ये हा करंट I1आहे आणि V2ही व्होल्टेज मॅग्निट्यूड आहे म्हणूनच मी या आधीच हे स्पष्ट केले आहे परंतु मी पुन्हा हे इथे दर्शवित आहे तर P jQ2V2I1 आहे हे बरोबर म्हणजेच I1P2 jQV2 आहे म्हणून I1ची मॅग्निट्यूड I12P22Q2V22आहे ब्रांच 1 च्या पॉवर लॉस हा I12r1r×P22Q2V22अशा प्रकारे असेल हा म्हणजेच रियल पावर लॉस आहे त्याचप्रमाणे आपण x1 ने गुणाकार केल्यास I12x1x×P22Q2V22 मिळेल तर इथे PLoss10 01520 01120 00022939 p त्याचप्रमाणेQLoss10 9860420 0013234 p इथे हे सर्व पर युनिट मध्ये आहे नंतर आपण त्याच्या वास्तविक युनिट मध्ये त्याला कन्व्हर्ट करू कारण आपल्याला पुढे इटरेशन वापरायचे आहे तर इथे पहिल्याच इटरेशनची प्रक्रिया सुरू आहे तर jj2 साठी m12 आहे आणि m23 आहे हे सर्व मी आधीच स्पष्ट केले आहे म्हणूनच P3PL3PL4 आहे इथे सुरुवातीला आपण लॉसेस दुर्लक्षित केले आहे म्हणजेच P3PL3PL40 0060 011 p आहे आणि Q3QL3QL400040 008 p आता त्याच समीकरणातून jj 2 साठी तुम्ही A मिळवा आता या समीकरणातया समीकरण 68 मध्ये फक्त jj2 वापरा या इथे वापरा तर इथे आपल्याला A2P3r2Q3x2 0 5V22 असे मिळेल तर तुम्ही सर्व व्हॅल्यूज इथे वापरा तर A20 0111 5454 0 986042 0 4670474 होईल बरोबर तर अशाप्रकारे हा A आहे इथे हे सर्व r x v r22x2 हे सर्व इथे लिहिलेले आहे हे सर्व कॅल्कुलेट करून इथे लिहिलेले आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही ही स्लाईड वापराल त्यावेळी हे सर्व आपल्या समोर सहज उपलब्ध होईल म्हणूनच मी हे लिहिले आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या समीकरणातून या D च्या समीकरणातून जे तुमचे समीकरण 69 आहे या समीकरण 69 मध्ये या D मध्ये आपण jj 2 असे ठेवले आहे बरोबर त्याचप्रमाणे हे समीकरण DjjA2jj r2jjx2P2m2Q2m212 असे आहे तर D2A22 r22x22P23Q2312 इथे या सर्व व्हॅल्यू वापरल्यावरD 0 46704742 2 089840 466633असे होईल तर V3 म्हणजे V3D2 A212आहे पुन्हा आपण इथे जे काही व्होल्टेज मिळवले आहे ते या समीकरणातून मला असे वाटते की या समीकरण 66 द्वारे मिळवले आहे हे समीकरण 66 आहे इथे या समीकरणातून हे आले आहे म्हणूनच आपला V3D2 A2120 466633 0 966271 p हा असा आहे यानंतर ब्रांच 2 च्या लॉसेस बद्दल पुढे बघूया धन्यवाद आपण परत भेटू